या आठवड्यात आपण आतापर्यंत पाहिलेल्या काही संकल्पना स्पष्ट करण्यासाठी काही उदाहरणे पाहू या आपण आधीच n संख्येच्या फॅक्टर कॉम्पूट करणारे फंक्शन पाहिले आहे आपण निरीक्षण केले की सर्व फॅक्टर 1 आणि n च्या दरम्यान असले पाहिजेत आपण लूप वापरून नैसर्गिकरित्या गणना करू शकतो आपण खालील प्रमाणे n चे फॅक्टर परिभाषित करतो आपण असे गृहीत धरतो की फॅक्टर लिस्ट रिकामी आहे आणि 1 ते n या रेंज मधील प्रत्येक संख्येसाठी जर ती संख्या भाजक असेल तर n चा एक फॅक्टर आहे आपण तो फॅक्टरच्या यादीमध्ये जोडतो आणि शेवटी आपण ही यादी परत करतो हे एक साधे फंक्शन आहे जे फक्त फॅक्टर लिस्ट घेते ते इनपुट n च्या फॅक्टर लिस्ट परत देते प्राइम नम्बर ही अशी संख्या आहे ज्या संख्येला 1 आणि स्वतः सोडून इतर कोणत्याही संख्येने भागता येणार नाही दुस या शब्दात जर n हा प्राइम असेल तर n चे केवळ 1 आणि n फॅक्टर असले पाहिजेत उदाहरणार्थ 17 प्राइम नम्बर आहे फक्त 1 आणि 17 हे दोन फॅक्टर आहेत 18 प्राइम नम्बर नाही त्यात आणखी बरेच फॅक्टर आहेत ते 2 गुणिले 9 आणि 3 गुणिले 6 देखील आहेत 18 च्या फॅक्टर लिस्ट ही एक लांबलचक यादी आहे आणि फक्त 1 स्वल्पविराम 18 आहे हे आपण आधीच पाहिलेल्या फॅक्टरच्या आधारे प्राइमची अगदी सोपी व्याख्या लिहू देते जर फॅक्टर लिस्ट अगदी 1 स्वल्पविराम n असेल तर संख्या प्राइम आहे तर आपण काय करतो आपण फंक्शन फॅक्टर्सना इनव्हॉक करतो आणि ते काय रिटर्न देतो ते तपासतो आणि ते लिस्ट 1 कॉमा n च्या बरोबरीचे आहे का ते पाहतो या वस्तुस्थितीचे आणखी एक उदाहरण आहे जर आपण आपल्या कोडचे फंक्शन्समध्ये विभाजन केले तर आपण एक फंक्शन्स दुसर्या फंक्शनच्या आत वापरू शकतो आणि आपल्या समस्येचे लहान युनिट्समध्ये विभाजन करू शकतो जे समजण्यास सोपे आहे येथे आपण म्हटले आहे की प्राइम संख्येमध्ये फक्त 1 आणि स्वतः हे दोन फॅक्टर असतात फॅक्टर लिस्ट मोजण्यासाठी आपण स्वतंत्रपणे एक मार्ग लिहिला आहे त्यामुळे आपण ती यादी घेऊ शकतो आणि दिलेली संख्या प्राइम आहे की नाही हे तपासू शकतो आपण प्राइम संख्यांशी व्यवहार करत असताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपण चुकूनही 1 ला प्राइम म्हणून परिभाषित करू नये कारण आपण फक्त 1 आणि स्वतःच फॅक्टर आहेत ही व्याख्या पाहिली तर ती थोडी संदिग्ध आहे कारण 1 हा फॅक्टर आहे आणि स्वतः 1 देखील एक फॅक्टर आहे 1 हा प्राइम आहे परंतु नियमानुसार 1 हा प्राइम नाही असे आपण हे सहज वाचू शकतो तर 1 आणि स्वतः दोन फॅक्टर वेगळे असावेत सुदैवाने आम्ही आमचे फंक्शन फॅक्टर म्हणतो मग 1 चे फॅक्टर सिंगल लिस्ट म्हणून परत येतील 1 मूल्य असलेली सिंगलटन लिस्ट कारण ती कोडमधून 1 ते 1 पर्यंत चालेल म्हणून ती एकदाच शोधेल हे रिटर्न स्टेटमेंट ट्रू असण्यासाठी 1 स्वल्पविराम 1 1 स्वल्पविराम n म्हणजे n हे 1 असलेले चालेल त्यामुळे सुदैवाने ज्या प्रकारे isprime लिहिले आहे ते योग्यरित्या कळवेल की 1 हा प्राइम नाही परंतु या अशा प्रकारच्या बाऊंड्री कंडिशन आहेत ज्याने पायथन किंवा इतर कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत फंक्शन्स लिहिताना काळजी घेणे आवश्यक आहे दिलेल्या क्रमांक n च्या खाली असलेल्या सर्व प्राइम संख्यांची यादी करायची असल्यास काय म्हणून आपल्याला फक्त 1 ते n पर्यंतची प्रत्येक संख्या तपासावी लागेल ती प्राइम आहे की नाही एखादी गोष्ट प्राइम आहे की नाही हे कसे तपासायचे ते आपल्याला आधीच माहित आहे पुन्हा एकदा आपण primesupto फंक्शन लिहू शकतो ज्यात n हा अर्ग्युमेण्ट घेतला जातो म्हणून सुरुवातीला आपण म्हणतो की n पर्यंत कोणतेही प्राइम नाहीत आता 1 ते n अधिक 1 या श्रेणीतील सर्व संख्यांसाठी म्हणजे 1 2 पासून n पर्यंत ती संख्या i प्राइम आहे की नाही हे आपण तपासतो आता हे फंक्शन आहे जे आपण आधीच लिहिले आहे जर तो प्राइम असेल तर आपण त्यास आपली यादीत जोडतो नसल्यास आपण पुढच्या यादीत जातो आणि शेवटी आपण पाहिलेली प्राइमची यादी परत करतो पुन्हा एकदा आता आपण isprime पूर्वी लिहिलेले फंक्शन वापरत आहोत isprime बदल्यात factors नावाचे फंक्शन वापरते जे आपण येथे पाहत नाही आपल्याकडे तीन स्तरांची फंक्शन्स आहेत primesupto फंक्शन isprime फंक्शन कॉल करतो जो factors फंक्शन कॉल करतो चांगला प्रोग्राम लिहिण्याचा हा एक सामान्य मार्ग आहे जेथे आपण छोट्या फंक्शन्समध्ये काम करतो आता तुमच्या कामाचे छोट्या फंक्शन्समध्ये विभाजन करण्याचा दुसरा फायदा असा आहे की जर तुम्हाला काहीतरी अधिक कार्यक्षम बनवायचे असेल किंवा ऑप्टिमाइझ करायचे असेल तर तुम्ही फंक्शनचा सर्वात स्पष्ट किंवा साधा मार्ग लिहू शकता जेणेकरून तुमचा एकूण कोड काय करतो हे तपासू शकता त्यानंतर तुम्ही प्रत्येक फंक्शनमध्ये स्वतंत्रपणे जाऊ शकता आणि नंतर अधिक कार्यक्षम करण्यासाठी ते अपडेट किंवा ऑप्टिमाइझ करू शकता तुमचा कोड फंक्शन्समध्ये विभाजित केल्याने तुमचा कोड अपडेट करणे आणि तो राखणे सोपे होते आणि उर्वरित भागांवर परिणाम न करता त्याचे काही भाग बदलतात n पर्यंत प्राइम्स आपल्याला आधीच माहित होते की 1 ते n पर्यंतच्या सर्व संख्या तपासायच्या आहेत म्हणून आपण for वापरू शकतो आपल्याला n पर्यंत प्राईम नको आहे परंतु पहिले n प्राईम हवे आहेत असे सांगून आपण आवश्यकता बदलल्या तर काय होईल आता जर आपल्याला पहिले n प्राइम हवे असतील तर किती संख्या स्कॅन करायच्या हे आपल्याला माहित नाही n व्या प्राइम कोठे येईल हे आपल्याला माहित नाही n लहान असेल तर आपण ते बघूनच शोधून काढू शकतो परंतु जर n मोठा असेल तर पहिल्या हजार प्राईमचा विचार केला तर प्राईमचा हजारवा भाग किती मोठा असेल याचा अंदाज लावणे फार कठीण आहे म्हणून जोपर्यंत आपल्याला हजार प्राइम्स सापडत नाहीत तोपर्यंत आपल्याला चालू ठेवावे लागेल आणि आपल्याला आगाऊ माहित नाही इतर प्रकारचे लूप वापरण्यासाठी एक चांगले प्रकरण आहे ते म्हणजे while आपल्याला काय करावे लागेल ते म्हणजे आपण किती प्राइम्स पाहिले आहेत याची मोजणी करणे आवश्यक आहे ते प्राइम आहेत की नाही हे तपासण्यासाठी आपल्याला एका वेळी सर्व संख्या तपासण्याची गरज आहे आणि आतापर्यंत पाहिलेल्या सर्व प्राइमची यादी हवी आहे आणखी एक मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण एकाचवेळी नियुक्ती करणे ठीक आहे सुरुवातीला आपण 0 प्राइम पाहिले आहे म्हणून गणना 0 आहे आपण 1 क्रमांकाने सुरुवात करतो ही पहिली संख्या आहे की ती प्राइम आहे किंवा नाही हे आपण तपासतो नाही आणि सुरुवातीला प्राइमची यादी रिकामी आहे तर हे म्हणते ही तीन मूल्ये घ्या ही तीन नावे घ्या आणि त्यांना ही तीन मूल्ये नियुक्त करा हे समान असाइन करा गणना 0 च्या बरोबरीची आहे i हे 1 च्या समान आहे आणि plist रिक्त आहे तर या विशिष्ट असाइनमेंटचा समान प्रभाव आहे आपण n प्राइम पाहिले नाही संख्या n पेक्षा कमी असताना वर्तमान i हा प्राइम आहे की नाही हे तपासावे लागेल आणि असल्यास ते जोडावे लागेल आपण पहात असलेले मूल्य एक प्राइम असेल तर सर्वप्रथम आपल्याला आणखी एक प्राइम आढळले आहे म्हणून आपण मोजणीचे मूल्य वाढवू आपल्याला एक प्राइम सापडले आहे म्हणून आपण ते प्राइमच्या यादीत जोडले पाहिजे हे प्राइम नसल्यास आपण पुढील क्रमांकावर जावे जोपर्यंत आपण n ची गणना करत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही परिस्थितीत पुढील क्रमांकावर जाणे आवश्यक आहे त्यामुळे आपण बाहेर असल्यास हे बिनशर्त आहे आपण नेहमी अपडेट करतो म्हणून प्रत्येक i साठी आपण प्रथम ते प्राइम आहे की नाही ते तपासतो जर तो प्राइम असेल तर आपण काउंट अपडेट करतो आणि plist मध्ये i जोडतो ते प्राइम असो वा नसो आपण i increment करतो आणि प्रत्येक वेळी आपण संख्या वाढवतो आणि आपण समाप्त करताना या दिशेने प्रगती करत आहोत लक्षात ठेवा की हे सुनिश्चित करणे हे आपले काम आहे की यातून बाहेर पडताना ही कंडिशन फाल्स ठरेल प्रत्येक वेळी आपण प्राइम काउंट काउंट प्लस 1 होणार आहे हे पाहतो आपण 0 च्या बरोबरीच्या गणनेपासून सुरुवात करतो त्यामुळे शेवटी ती n क्रॉस करते अर्थात इम्प्लिसिट फॅक्ट प्रमाणे आपल्याला माहित आहे की अमर्यादित प्राइम संख्या आहेत आपण नेहमी कोणत्याही n साठी शोधतो प्रथम n प्राइम शोधतो जेव्हा आपण n प्राइम शोधतो 0 वरून n मायनस 1 वर जातो आणि संख्या n वर पोहोचते तेव्हा आपण n प्राइम पाहिले होते आपण आतापर्यंत सापडलेली यादी परत करतो आणि ही plist आहे

ही दोन उदाहरणे n प्राइम्स आणि n पर्यंतचे प्राइम्स for आणि while च्या वापरांमधील फरक स्पष्ट करतात n पर्यंतच्या प्राइममध्ये आपल्याला माहित आहे की आपण 1 ते n पर्यंतच्या सर्व संख्या स्कॅन केल्या पाहिजेत म्हणून for वापरणे सोपे आहे nprimes मध्ये nprimes शोधण्यासाठी आपल्याला किती प्राइम किती नंबर स्कॅन करावे लागतील हे माहित नसते म्हणून आपण थोडा वेळ थांबतो आणि मोजत राहतो आणि आपण शोधत असलेली संख्या क्रॉस करण्याची प्रतीक्षा करतो असे दिसून आले की तुम्हाला for ची प्रत्यक्षात गरज नाही तुम्ही नेहमी for चे अनुकरण while करून करू शकता आपण दोन विशिष्ट पद्धतींनी for लिहितो ते पाहू पहिला मार्ग हा एका रेंज साठी आहे म्हणून आपण म्हणतो n हा रेंज i ते j मध्ये आहे आपण i पासून सुरुवात करतो आणि n ला i i अधिक 1 पासून j उणे 1 पर्यंत जाऊ देतो आणि n च्या प्रत्येक मूल्यासाठी आपण हे विधान इम्प्लिमेंट करतो किंवा येथे आणखी विधाने असू शकतात हा लूपमधील गोष्टींचा एक ब्लॉक आहे जो आपण इम्प्लिमेंट करू तुम्हाला हे for शिवाय करायचे असल्यास आपण ते खालीलप्रमाणे while सह करू शकतो म्हणून आपण इनिशियलाइज करतो n ची पहिली व्हॅल्यू i आहे आणि जोपर्यंत n j क्रॉस करत नाही तोपर्यंत तुम्ही हे विधान इम्प्लिमेंट कराल आणि तुम्ही n वाढवाल ते येथे परत येते आणि तुम्ही आता तपासा तुम्हाला i अधिक 1 i अधिक 2 मिळेल आणि नंतर तुम्ही j उणे 1 वर पोहोचाल तेव्हा पुढच्या वेळी ते j असेल आणि ते बाहेर पडेल आपल्याकडे for मध्ये एक रेंज आहे आपण फक्त एक काउंटर सेट करू शकतो आणि काउंटर मॅन्युअली वाढवू शकतो आणि while मध्ये अपर बाउंडच्या विरूद्ध काउंटर मूल्य तपासू शकतो आपण वापरतो तो दुसरा मार्ग म्हणजे सूचीच्या फॅक्टरद्वारे पुनरावृत्ती करणे तर आता जर l ही x1 x2 xk पर्यंतच्या मूल्यांची सूची असेल तर n या सूचीतील प्रत्येक मूल्य घेईल येथे आपण आता सूचीसाठी पोझिशन्स सेट करू शकतो आणि प्रत्येक स्थानावर मूल्य घेऊ शकतो आपण म्हणतो की आपण 0 व्या स्थानावर प्रारंभ करतो आणि जोपर्यंत आपण पोझिशन्सच्या बाबतीत यादीच्या शेवटी पोहोचत नाही तोपर्यंत पोझिशन i वर n व्हॅल्यू सेट करतो मग हे स्टेटमेंट अंमलात आणतो आणि पोझिशन वाढवतो म्हणून for चे दोन्ही रूपे लिहिता येतात परंतु लक्षात घ्या की उजवीकडील बाजू डाव्या बाजूपेक्षा लक्षणीयरीत्या गुंतागुंतीची आहे आपण फॉर स्टेटमेंट सिम्युलेट करण्यासाठी व्हाईल स्टेटमेंट वापरू शकतो फॉर वापरणे अधिक चांगले आहे जिथे आपण नेमके काय पुनरावृत्ती करत आहोत हे आपल्याला आधीच माहित असते हे अधिक वाचण्यायोग्य कोड बनवते आणि अधिक वाचनीय कोड चांगला प्रोग्राम बनवतो एक चांगला प्रोग्राम लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल सर्व प्रथम आपण प्रोग्रामकडून अपेक्षित असलेल्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून ते योग्य असले पाहिजे आणि दुसरे म्हणजे ते शक्य तितक्या कार्यक्षमतेने केले पाहिजे आतापर्यंत कार्यक्षमतेकडे पाहिले नाही आपण अभ्यासक्रमात पुढे गेल्यावर ते पाहू परंतु आपल्याला गोष्टी लवकर आणि कार्यक्षमतेने करायच्या आहेत ज्या आपण करू इच्छितो आणि इथेच अल्गोरिदम येतो तुम्ही काहीतरी कसे करता ते अल्गोरिदम तुम्हाला सांगेल आणि दुसरा भाग असा आहे की तुम्ही तुमच्या सूचना अशा प्रकारे लिहिल्या पाहिजेत की तुमच्यासाठी बरोबर असण्याइतके प्रमाणीकरण करणे सोपे होईल आणि इतर कोणीतरी समजू शकेल आणि आवश्यक असल्यास अपडेट करू शकेल आता आपण आज काहीतरी लिहित असलेल्या देखरेखीच्या वस्तुस्थितीवर जोर देऊ नये जे काही विशिष्ट कार्य करते जे बर्याचदा एखाद्याला नंतर ते अधिक कार्यक्षम बनवावे लागेल किंवा कार्यक्षमतेत बदल करून आपल्या प्रोग्रामच्या गोष्टींची श्रेणी वाढवावी लागेल आणि अशा परिस्थितीत कोड लिहिणारी व्यक्ती नाही तर कोड समजून घेणे आणि अपडेट करण्याचे काम इतर कोणीतरी असते म्हणून प्रत्येक टप्प्यावर जो व्यक्ती बदल करत आहे ज्याने कोड लिहिला आहे त्याने सुरुवातीला तो स्पष्ट आणि वाचनीय शैलीत लिहिला तर तो कोड विकसित होत असताना त्याची देखभाल करणे अधिक सोपे होते थोडक्यात प्रोग्रामिंगचे दोन भाग आहेत पहिला अल्गोरिदम कोणता आहे हे तुम्हाला सांगायचे आहे दुसऱ्या भागात शैली कोणती आहे हे तुम्हाला सांगायचे आहे त्यामुळे प्रत्येक प्रोग्रॅमिंग भाषेची एक शैली असते ती शैली वापरून तुम्हाला सर्वात प्रभावी आणि वाचनीय कोड मिळू शकेल तुमच्याकडे for असल्यास ते वापरा मी while वगैरे वापरण्यासाठी म्हटल्याप्रमाणे सक्ती करू नका